लेक्चर 36 मध्ये आपले स्वागत आहे या लेक्चर मध्ये मी होम ऑटोमेशन सिस्टम च्या डिझाइनबद्दल चर्चा करणार आहे मी येथे घेतलेले उदाहरण एक बल्ब आहे आणि ते बल्ब मी एसएमएस पाठवून ऑन करू शकतो नक्कीच आम्ही प्रोग्राम कंट्रोल द्वारे हे करू शकतो परंतु आम्ही येथे एसएमएस कंट्रोल द्वारे असे केले आहे की आम्ही आपल्याला जगातील कोठुनही या आयओटी चा फ्लेवर देऊ शकतो आपण या विशिष्ट डिव्हाइसवर "ऑन " एसएमएस पाठवू शकत असाल तर डिव्हाइस ऑन असेल आणि आपण ऑफ पाठविण्यास सक्षम असल्यास ते ऑफ होईल सर्व प्रथम मी कोडच्या दोन सेटवर चर्चा करीत आहे मी कुठल्याही मोबाइलवरून एसएमएस पाठवू शकतो असा एक सेट आणि तो कार्य करेल आणि दुसरा एक म्हणजे मी काही विशिष्ट मोबाइल क्रमांकावरून एसएमएस पाठविणे प्रतिबंधित करेन कारण आपणास कोणीही आपल्या घराचा बल्ब ऑन करावा असे आपल्याला वाटणार नाही तर हे आपल्या कुटुंबातील सदस्यांनीच करावे अशी तुमची इच्छा आहे तर आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांची संख्या सिक्युर कोड मध्ये प्रत्यक्षात इंटेग्रेट करू शकता जेथे विशिष्ट मोबाइल नंबर वरून एसएमएस मिळाल्यास केवळ ते ऑन किंवा ऑफ असेल तर मी या व्याख्यानात या दोन गोष्टींबद्दल चर्चा करणार आहे

मी होम ऑटोमेशन एक्सपेरिमेंट याबद्दल बोलेन आणि मग मी प्रात्यक्षिक दाखवीन

होम ऑटोमेशन किंवा स्मार्ट होम ऑटोमेशन होम साठी तयार करण्याबद्दल आहे अर्थात हे केवळ बल्ब ऑन आणि ऑफ करीत नाही तर असे बरेच काही केले जाऊ शकते अशी प्रणाली लाइटिंग टेम्परेचर हुमिडिटी अप्लायन्स आणि आपल्या घरात बर्याच अप्लायन्स असू शकतात जी आपण प्रत्यक्षात कंट्रोल करू शकता त्यात अॅक्सेस कंट्रोल आणि अलार्म सिस्टम सारख्या होम सिक्युरिटीचा देखील समावेश असू शकतो थोडक्यात हे योग्य वापरकर्त्याच्या इंटरफेसद्वारे कंट्रोल सिस्टमला जोडते आपण इंटरनेटवरुन वॉल माउंट केलेले टर्मिनल किंवा मोबाइल फोन वापरू शकता कधी इंटरनेटशी कनेक्ट केलेले होम डिव्हाइसेस तथाकथित इंटरनेट ऑफ थिंग चा एक महत्त्वपूर्ण घटक बनतात मी तुम्हाला सांगितले आहे की मी येथे ज्या होम ऑटोमेशनवर चर्चा करणार आहे ते म्हणजे एसएमएस कंट्रोलद्वारे मी बल्ब ऑन आणि ऑफ करीत आहे

एक्सपेरिमेंट असाच होतो एक ऑटोमेटेड सिस्टम ज्यामध्ये मोबाइल फोनवरून एसएमएस पाठवून रिमोटली इलेक्ट्रिक अँप्लिअन्स ऑन किंवा ऑफ केले जाऊ शकते प्रात्यक्षिक हेतूने या प्रकरणात लॅम्प बल्ब वापरला जातो "ऑन आहे" असा मेसेज एसएमएस पाठविल्यावर लॅम्प ऑन केला जातो जेव्हा एसएमएस द्वारे "ऑफ " मेसेज पाठविला जातो तेव्हा लॅम्प ऑफ केला जातो आणि मी तुम्हाला सांगितल्या प्रमाणे दोन व्हर्जन आहेत एक नॉर्मल व्हर्जन आहे जिथे मेसेज कोणत्याही मोबाइल फोनवरून येऊ शकतो आणि अर्थातच एक सिक्युर व्हर्जन जिथे मेसेज एखाद्या विशिष्ट मोबाइल फोन वरूनच आला पाहिजे

आम्हाला या एक्सपेरिमेंटसाठी आवश्यक असलेले हार्डवेअर कंपोनंट कोणते आहेत आम्हाला नक्कीच मायक्रोकंट्रोलर आवश्यक आहे या प्रकरणात आम्ही अरडिनो युनो वापरला आहे एक जीएसएम मॉडेम आवश्यक आहे आम्ही सिम 900ए जीएसएम मॉडेम वापरला आहे जो मोबाइल फोनवरून एसएमएस ने मायक्रोकंट्रोलरशी कॉम्युनिकेट करण्यासाठी वापरला जातो आम्हाला येथे इलेक्ट्रोमेकॅनिकल डिव्हाइस आवश्यक आहे ते रिले आहे ज्याची आधीच चर्चा झाली आहे या एक्सपेरिमेंटमध्ये हे अक्चुएटेड डिव्हाइस म्हणून कार्य करीत आहेजे अप्लायन्स ऑन आणि ऑफ करण्यासाठी मायक्रोकंट्रोलरला कनेक्ट केलेले आहे आणि आम्ही डेमॉन्स्ट्रेशनसाठी 15 वॅटचा बल्ब वापरला आहे आपण इतर कोणतेही डिव्हाइस वापरू शकता सिस्टीमचे काम असेच होते सिस्टम जीएसएम मॉडेम वाचते आणि वापरकर्त्याकडून मेसेज येण्याची वेट करते मग मायक्रोकंट्रोलर मेसेज वाचतो इक्विपमेंट कंट्रोल करण्याच्या कंडिशनशी तुलना करतो त्यानुसार जे प्राप्त होते ते ऑन किंवा ऑफ एकतर ऑन करण्यासाठी रिले ऍक्टिव्हेट केले आहे लॅम्प जेव्हा तो ऑन मेसेज प्राप्त करतो आणि रिले लॅम्प ऑफ करण्यासाठी ऍक्टिव्हेट केला जातो जेव्हा तो ऑफ मेसेज प्राप्त करतो आणि संपूर्ण प्रक्रिया सुरू राहते तर हे सर्व सिस्टम च्या कामकाजाबद्दल आहे आणि मी दुसर्या व्हर्जन साठी म्हटल्या प्रमाणे मोबाइल नंबर साठी एक अतिरिक्त चेक केला जातो जिथून मेसेज सेट केला गेला आहे चला कनेक्शन पाहू हे रिले आहे आणि आम्हाला माहिती आहे की रिलेसाठी आपल्याकडे एक व्हिसीसी आहे आपल्याकडे एक ग्राउंड आहे आणि एक कंट्रोल इनपुट आहे जो आर्डिनो च्या पिन 7 शी जोडलेला आहे हे माझे बल्ब आहे आणि हे माझे एसी सोर्स आहे बल्बचा एक टोक थेट या रिलेच्या नो आऊटपुट पिनशी थेट जोडलेला आहे बल्बचा दुसरा टोक एसी सोर्सशी जोडलेला आहे आणि एसी सोर्सचा दुसरा टोक थेट रिलेच्या सीओएम आउटपुट पिनशी थेट जोडलेला आहे पिन 7 इनपुटशी कनेक्ट केलेला आहे आणि जीएसएम बोर्डासह एकतर ऑन किंवा ऑफ एसएमएस प्राप्त होईल याप्रमाणे आरएक्स पिन नंबर 11 शी जोडलेला आहे जो टीएक्स आहे आणि याचा टीएक्स पिन 10 नंबर पिनशी जोडलेला आहे जो आरएक्स आहे हे सर्व कनेक्शन विषयी आहे आणि अर्थातच ग्राउंड आणि व्हीसीसी त्यानुसार कनेक्ट केले जातील जीएसएम ला एक एसएमएस प्राप्त होईल आणि त्यावर अवलंबून आहे की ते काही प्रक्रिया करेल आणि या पिन 7 च्या माध्यमातून रिलेला व्हॅल्यू पाठवेल आणि रिलेच्या अनुसार या बल्ब ग्लो होईल किंवा आम्ही दिलेल्या कंडिशन नुसार हे बल्ब ऑफ करेल कोड कसा आहे ते पाहू तर तुम्हाला हे सॉफ्टवेअर सिरियल समाविष्ट करावे लागेल तुम्हाला हा सिम 900ए बनवावा लागेल हा आरएक्स टीएक्स पिन जो 10 आणि 11 आहे आणि आम्ही या रिले 1 ची व्याख्या म्हणून केली आहे मग आम्ही काही व्हेरिएबल्स वॅल फ्लॅग रिले लेन val flag relay len सर्वाना एनिशलाईझ 0 केल्या आहेत आपल्याला हे व्हेरिएबल्स का आवश्यक आहेत हे आम्ही एक करून पाहू सेटअप फेज लक्षात ठेवा की सिरीयल कॉम्युनिकेशनसाठी आम्हाला आर्डिनो साठी स्पष्टपणे कोणतेही हायपर टर्मिनल आवश्यक नाही परंतु एसटीएम साठी आम्हाला ते आवश्यक आहे आर्डिनो साठी ते थेट सिरीयल मॉनिटर मध्ये प्रिंट केले जाऊ शकते तर सेटअप फेजमध्ये आम्ही प्रथम त्या सिरियल प्रिंटिंगसाठी बाऊड रेट निश्चित करतो सीरियल बेगिन Serial begin पिनमोड रिले1 ला आउटपुट पोर्ट म्हणून सेट करते आम्ही पुन्हा म्हणून बाऊड रेट 9600 सेट करीत आहोत आणि आम्ही करत असलेली एक महत्त्वाची गोष्ट आता एकदा आम्ही हा विशिष्ट ऑब्जेक्ट सिम 900ए बेगिन SIM900A begin केल्यास आम्ही जी जीएसएम मॉड्यूल वापरत आहोत तो आम्ही मेसेजिंगच्या पर्पज वापरत आहोत जेणेकरून त्या पर्टिक्युलर गोष्टी आम्हाला त्यास परिभाषित करावी लागेल हे देखील निर्दिष्ट करावे लागेल त्या विशिष्ट कारणास्तव आम्हाला एटी कमांड वापरण्याची आवश्यकता आहे जी दर्शविल्याप्रमाणे आहे सीएनएमआय म्हणजे कमांड नेम मेसेज इंडिकेशन म्हणजे आम्ही सक्षम होऊ येथे मेसेज प्राप्त करा आणि मग आम्ही 100 मिलिसेकंद डिले देतो हा सेट अप फेज आहे आता लूपच्या फेज आपण काय करत आहोत सुरुवातीला आम्ही व्हेरिएबल "वॅल " चेक करत आहोत "वॅल " चे व्हॅल्यू आता 0 आहे मी ते बंद करते आणि मग मी "वॅल " इक्वल टू 1 करत आहे तर ते पुन्हा या लूपवर जाणार नाही कारण "वॅल " आता 1 आहे आणि नंतर व्हाईललूप while मध्ये मी एसएमएस रीड करत आहे तर मी हे पाहतो की हे रीड्रएसएमएस readsms फंक्शन काय करते हे ऑन आणि ऑफ फंक्शन काय करेल ते मला सांगते मुळात ऑन आणि ऑफ फंक्शन रिले ऑन किंवा ऑफ करेल आपण रिले ऑन किंवा ऑफ केल्यास बल्ब ऑन आणि ऑफ केला जाईल ऑन असलेल्या कार्यामध्ये आम्ही रिले ऑन करण्यासाठी डिजिटल राईट RELAY10 करतो आणि हे सीरियल प्रिंट्लन Serial println सिरीयल मॉनिटर मध्ये "लाइटऑन " प्रिंट करेल आणि नंतर आपण "rly" बनवित आहोत आणि ऑफ फंक्शनमध्ये आपण डिजिटलराईट RELAY1 1 करत आहोत रिले बंद करेल आणि ते सिरियल मॉनिटर "लाईट ऑफ " प्रिंट करेल आणि हे rly 0 च्या बरोबरीने बनवेल पुढे रीड एसएमएस फंक्शन आहे अजून एक फंक्शन आहे जे आपण लिहिले आहे रीडसिम900 ए readSIM900A हे काळजीपूर्वक समजून घेऊया आपण रीडएसएमएस मध्ये काय करत आहोत आपण या लूपमध्ये कन्टीन्यूस रनिंग आहोत आता आपण रीडसिम 900ए readsim900A वर जाऊ या हे काय करीत आहे ते बफर नावाची स्ट्रिंग डिफाइन करते आणि व्हाईल कनेक्शनची उपलब्धता आहे की नाही या स्थितीत ते तपासत आहे ते उपलब्ध असल्यास हे वापरून सिम 900ए रीड SIM900A read करते आहे आणि ते सी मध्ये स्टोर करीत आहे आणि हा बफर कॉनकॅट buffer concat आम्ही प्रत्येक कॅरेक्टर एका मागून एक रीड करत आहोत आणि आम्ही या बफर कॉन्कॅट सी buffer concat मध्ये एकत्रित आहोत आणि आम्ही एक स्माल डीले केला जो 10 मिलिसेकंद आहे आणि शेवटी आम्ही हे बफर रिटर्निंग करत आहोत आता आपण मागील स्लाइड्स रीडएसएमएस वर जाऊ मी आत्ताच दर्शविलेले फंक्शन कॉल करत आहोत आणि आम्ही हे बफर मध्ये स्टोर करत आहोत मग आम्ही तपासत आहोत की ही बफर स्ट्रिंग यापासून सुरू होते की नाही आता आपण जे काही मिळाले ते पुन्हा प्रिंट करत आहोत आपण हे पाहिले की प्रिंटेड एसएमएस प्राप्त होतो आम्ही हे सिरीयलमध्ये डीसप्ले करतो या गोष्टी फक्त आमच्या चेक रिटन करण्यासाठी आहेत आपण इच्छित असल्यास आपण त्या अंतिम प्रोग्राम मध्ये काढू शकता मग आम्ही या बफरची लेन्थ कॅल्कुलेट करू लेन्थ कॅल्कुलेट केल्यावर आम्ही सबस्ट्रिंग घेतो जिथे आम्ही लेन्थ मायनस 5 घेतो आणि त्या विशिष्ट स्ट्रिंग घेतो आणि आता आम्ही काय करतो एकदा माझ्याबरोबर एसएमएस आहे त्यातही काही विशिष्ट कॅरेक्टरही येतात ती आत येतात आम्ही तो भाग काढून टाकत आहोत आणि आता आपल्याला नेमके एसएमएस आहे आता जर बफर इन्डेक्सऑफ buffer indexOf ऑन असेल तर इंडेक्सऑफ या बफरमधून या स्ट्रिंगचा शोध घेईल आणि ते त्या विशिष्ट लोकेशन परत सापडेल जिथे ते सापडले आहे तर अशावेळी हे नेहमी 0 पेक्षा ग्रँटर व्हॅल्यू रिटन करेल जर ते सापडले नाही तर ते लेस दयान 0 म्हणजेच मायनस 1 मिळते तर आपल्या बाबतीत आपल्याला 0 पेक्षा मोठे काहीतरी मिळेल म्हणूनच आपण आहोत येथे तपासत आहे बफर इन्डेक्सऑफ buffer indexOf ऑन आहे हे लहान आणि मोठे आणि नंतर मोठे आणि लहान यांचे कॉम्बिनेशन असू शकते म्हणून आम्ही सर्व संभाव्य मार्ग विचारात घेतले जर मेसेज मध्ये यापैकी कोणत्याही गोष्टी असतील तर ते ऑन फंक्शनला कॉल करेल आणि बल्ब ऑन करा त्याचप्रमाणे आम्ही ऑफ कंडिशन चेक करतो शक्यता तर आम्हाला एक एसएमएस प्राप्त होतो आम्ही काही भाग कट करून टाकतो आणि त्यानंतर आम्ही आपल्या एक्साक्ट एसएमएस पाहतो आणि त्या विशिष्ट एसएमएस मध्ये मी त्या मेसेजमध्ये "ऑन " आहे की नाही याची तपासणी करत आहे आणि शेवटी या बफर मधून आम्ही संपूर्ण स्ट्रिंग काढून टाकत आहोत आम्ही 100 मिलिसेकंद डीले देत आहोत आणि आम्ही 0 रिटर्न करतो हे वारंवार चालू राहते हा एक सिम्पल कोड आहे कोणत्याही मोबाइल नंबर वरून एसएमएस आला तर असे होईल आता आपल्याला पुढील कोड दिसेल जो सेक्युर व्हर्जन आहे सेक्युर व्हर्जन अर्थ आधीच सांगितले आहे हे एखाद्या विशिष्ट क्रमांकावरून प्राप्त झालेच पाहिजे आणि मग फक्त मी त्यासाठी जाईन मी ते ऑन किंवा ऑफ करीन जर मला तो अन्य कोणत्याही मोबाइल नंबर वरून मिळाला तर मी ते ऑन किंवा ऑफ नाही करणार तर कोडचा हा भाग अगदी सरळ असेल आणि हा भागही तसाच असेल जिथे येथे फरक सुरू होतो

स्ट्रिंग यापासून सुरू होते का ते तपासत आहोत आणि आम्ही बफर डॉट इंडेक्स देखील तपासत आहोत येथे मी या दोन नंबरसह तपासणी केली आहे तुम्ही हे बर्याच संख्येने करू शकता जर या नंबर वरून पाठविला असेल तर ते कार्य केले पाहिजे पण तेयेथे स्पेसिफाइड केल्याशिवाय इतर कोणत्याही नंबरसह कार्य करू नये आणि मग शेवटी आपण बफर मधून रिमूव्ह करू तर एसएमएस कंट्रोल वापरुन बल्ब ऑन आणि ऑफ करण्यासाठी दोन व्हर्जन कोड हेच आहे मी आत्ताच चर्चा केलेले एक्सपेरिमेंट आम्ही तुम्हाला दाखवून देत आहोत तर आता मी तुम्हाला एक्सपेरिमेंट दाखवत आहे जेथे मी एसएमएस कंट्रोल वापरुन बल्ब ऑन आणि ऑफ करीत आहे मी तुमच्याशी आधीपासून कोड बद्दल चर्चा केली आहे आपण सर्किट कसे तयार करणार यावर मी आधीच चर्चा केली आहे म्हणून आपण केलेल्या कोडची दोन व्हेरिएशन आहेत ती कोणीही पाठवू शकते दुसरे आपण ज्यांच्या कडून हा विशिष्ट स्विच ऑन आणि ऑफ करायचा अशा फोन नंबरची मालिका ठेवू शकता तर या दोन गोष्टी ज्या मी तुम्हाला दर्शवित आहे आपण फक्त प्रोग्राम कंट्रोल वापरुन रिले वापरुन बल्ब कसा स्विचऑन कराल यावर आपण आधीच आलेले आहात तेथे आम्ही कोणताही एसएमएस पाठवत नाही उलट आम्ही रिले कंट्रोल वापरुन बल्ब चालू आणि बंद करीत आहोत हे कसे कार्य करते हे आपल्याला आधीच माहिती आहे मी येथे जीएसएम मॉड्यूल सह हे एकत्रित करीन

तर हा बल्ब आहे हा बल्ब या एसी सोर्स प्रमाणे या प्लगशी कनेक्ट केले रिले मॉड्यूल आपल्या सह असणे आवश्यक आहे हे चार मॉड्यूल रिले आहे आपल्या सह एक मॉड्यूल रिले देखील असू शकते आपल्याबरोबर जीएसएम मॉड्यूल असावा हे सिम 900 मॉड्यूल आहे मी या मॉड्यूलच्या संदर्भात आधीच चर्चा केली आहे आपल्याला यासाठी सिम कार्ड आवश्यक आहे आपण येथे ठेवलेले सिम कार्ड पाहू शकता आणि आपणास मायक्रोकंट्रोलर बोर्ड आवश्यक आहे जो या प्रकरणात अर्डिनो युनो आहे आता हे कनेक्शन कसे केले जाते ते पहा एसी सोर्स चा एक पॉईंट थेट असेल या बल्बशी जोडलेले आणि एसी सोर्स चा आणखी एक पॉईंटजो हा आहे तो या रिलेच्या सीओएम पॉईंटला इनपुट पाठवितो आणि बल्बचा दुसरा पॉईंट रिलेचा नॉर्मली ओपन पॉईंट आहे या जीएसएमबोर्ड सह आणि आपल्या मायक्रोकंट्रोलर बोर्डसह आपण काय कनेक्शन बनवायचे हे मी आता दर्शवित आहे जीएसएमबोर्ड ला ग्राउंड आहे हे ग्राउंड अर्डिनो च्या ग्राउंडशी जोडलेले आहे आणि या जीएसएम बोर्डाला आरएक्स आणि टीएक्स पिन मिळाल्या आहेत जीएसएमचा टीएक्स पिन अर्डिनोच्या आरएक्स पिनसह कनेक्ट केलेला असणे आवश्यक आहे तर आम्ही अर्डिनो साठी आरएक्स आणि टीएक्स म्हणून दोन पिन बनवल्या आहेत जो पिन 10 आणि पिन 11 आहे तर टीएक्स पिन आरएक्स पिनशी जोडलेला असणे आवश्यक आहे येथे तो पिन नंबर 10 आहे आणि आरएक्स पिन पिन नंबर 11 शी जोडलेला आहे जो अर्डिनो चा टीएक्स पिन आहे आता शेवटी मला रिलेशी कनेक्शन करावा लागेल जर आपण पाहिले तर काय होत आहे आपण एसएमएस पाठवताच बल्ब चमकेल तर आपल्याकडे जीएसएम मॉड्यूल आणि आर्डिनो बोर्ड दरम्यान कनेक्शन असणे आवश्यक आहे अर्डिनो बोर्डला एसएमएस प्राप्त होणे आवश्यक आहे ज्यावर अवलंबून आहे की त्याने रिले ऑन किंवा ऑफ करण्यासाठी कंट्रोल केले पाहिजे या रिलेच्या इनपुट कनेक्ट करण्यासाठी आम्ही अर्डिनो चा हा पिन 7 वापरला आहे तेथे एक जीएनडी आणि एक व्हीसीसी आहे तर आम्ही या रिलेचे चौथे इनपुट वापरत आहोत तर या जीएसएमद्वारे शेवटी एक एसएमएस प्राप्त होईल आणि मायक्रोकंट्रोलर ऑन किंवा ऑफ गोष्टी करण्याचे निर्देश देईल आता दोन्ही गोष्टी दाखवण्यासाठी मी कोड एकेक करून टाकत आहे मी तुम्हाला एक सेक्युर कसे दर्शवू मी हे दोन मोबाइल फोन वापरणार आहे प्रथम मी या विशिष्ट मोबाइल फोनवरून एसएमएस पाठवितो आणि आपण कार्य करीत असल्याचे दिसेल दुसरे म्हणजे मी प्रथम या मोबाईल वरून एसएमएस पाठवितो तेथे एक सुरक्षित कनेक्शन दर्शवितो आणि आपण ते कार्य करणार नाही हे पहाल परंतु मी या मोबाइल फोनवरून पाठविल्यावर ते कार्य करेल मला दिसेल मी कोड डंप करते आता मी ऑन मेसेज पाठवित आहे त्यात काही समस्या आहे असे दिसते तर मी हे फक्त ऑन ठेवतो व पाठवतो तर आपण हे पाहू शकता की मी हा मोबाईल वरून पाठविला आहे म्हणून मुळात हा सेक्युर कोड नाही मी माझ्या दुसर्या मोबाईलवरुन तो परत पाठवतो तर मी ते ऑफ करेल तर बल्ब ऑफ आहे मी पुन्हा एकदा दाखवतो मी ऑन पाठवत आहे ते कार्यरत आहे आणि मी पुन्हा ऑफ पाठवत आहे आपण पहा ते कार्यरत आहे परंतु हा कोड सेक्युर नाही आपण दोन्ही मोबाइलवरून म्हटल्या प्रमाणे ते कार्यरत होते आता मी खात्री करुन घेईन की मी या मोबाइलवरून पाठवतो तेव्हा हे चालणार नाही आणि जेव्हा मी विशिष्ट मोबाइलवरून पाठवितो तेव्हा ते कार्य करेल आता मी या मोबाइलमध्ये प्रयत्न करून पाहतो मी कोड आधीपासूनच टाकला आहे तर आता मी ऑन मेसेज पाठवित आहे याची वाट पाहू कि काही घडले तरी काही झाले नाही आता मी या मोबाईल द्वारे प्रयत्न करेन आणि ते चालले तर हा सेक्युर कॉम्युनिकेशन आहे जेथे आपण या प्रकारच्या ऑटोमॅटिक ऑन ऑफ स्विच विशिष्ट फोन नंबर साठी एसएमएस कंट्रोलद्वारे करू शकता कोणत्याही दुसऱ्या फोन नंबर साठी ते रेस्ट्रिक्ट करू शकता तर आज आम्ही रिले जीएसएम बोर्ड मायक्रोकंट्रोलर आणि एक बल्ब वापरुन करू शकतो अश्या सिम्पल ऑटोमेशनबद्दल चर्चा केली हे कोणतेही इलेक्ट्रिकल अप्लायन्स असू शकते परंतु येथे आम्ही ते ऑन आणि ऑफ करण्यासाठी साध्या बल्बचा वापर केला आहे

धन्यवाद